स्थिर स्थिति स्क्रोडिंगर समीकरण आणि ते एका बॉक्समधील कणांसाठीचे निराकरण आहे तर मी तुम्हाला लहरींशी संबंधित असलेल्या कणांचा परिचय करून देत आहे आणि मागील व्याख्यान मी त्याला ψ x t असा संकेत दिला होता हे Psi असे उच्चारले जाते ते ग्रीक अक्षर आहे आणि आता आपल्याला हे शोधायचे आहे की ψ x tया समीकरणाचे निराकरण कसे करता येईल तर तेथे एक लहर संबद्ध आहे त्या ध्वनि लहरी किंवा रेडिओ लहरी यांचे वर आणि खाली जाण्याचे सर्वाधिक अंतर किती आहे याचे निराकरण हे समीकरण करू शकते कि नाही हे आपणास माहित नाही आणि याचाच शोध एर्विन स्क्रोडिंगर यांनी केला होता स्क्रोडिंगर यांनी ψ साठी समीकरण प्रस्तावित केले आणि आत्ता मी वेळेवर अवलंबून असलेल्या ψ आणि स्थिर ψxt वरं लक्षकेंद्रित करेन आत्ता मी स्टेशनरी ψxt वर लक्ष केंद्रित करेन परंतु वेळेवर अवलंबून असलेल्या ψ आणि स्थिर ψxt दोन्हीसाठी स्क्रोडिंगर याने शोध लावला आहे आता खबरदारी अशी आहे की हे समीकरण शोधले गेले आहे ते कुठेतरी अस्तित्वात आहे आणि म्हणूनच ते एक मूलभूत समीकरण आहे तर मी हेच सांगत आहे कि याचा शोध लाग ला आहे असे मानु नका हे भिन्न चाचणीद्वारे शोधले जाऊ शकते आणि अंतिम चाचणी प्रयोग हे न्याय्य ठरू शकते समीकरणाची अंतिम चाचणी प्रयोगांच्या परिणामाशी जुळणारी आहे म्हणूनच त्याने हे समीकरण प्रस्तावित केले आहे असे म्हणतात कारण प्रथापित माहिती हि काही प्रयोगाशी मिळती जुळती आहे परंतु हे मूलभूत समीकरण आहे जे वेगवेगळ्या मार्गांनी शोधले जाऊ शकते परंतु ते एक मूलभूत समीकरण आहे आणि हे इतर कशापासून मिळू शकत नाही तर कृपया याची जाणीव असू द्या की व्युत्पन्न केलेले स्क्रोडिंगर समीकरण हे चुकीचे विधान आहे तर आता आपण या प्रकारचे समीकरणात योग्य आहे की नाही हे शोधू इच्छित आहोत तर आता मी स्थिर स्थिति स्क्रोडिंगर समीकरण या पार्श्वभूमी वर लक्ष केंद्रित करू इच्छित आहे किंवा ज्याला वेळेवर अवलंबून असलेले स्क्रिडिंगर समीकरण म्हणून देखील ओळखले जाते आपण लहरीवर केलेली चर्चा आठवल्यास तुमच्या लक्ष्यात येईल कि स्थिर लहरींसाठी आपण ψxt असे लिहिले होते आपण हे ψ आणि वेळ भाग म्हणून लिहू आणि स्थिर लहरीसाठी कालावधी भाग म्हणजे एक आवर्तता आणि तो वास्तविक किंवा काल्पनिक भाग आहे तर स्थिर लहरीचा काही भाग हि एक आवर्तता किंवा कोनीय आवर्तता असू शकेल आणि स्क्रिडिंगर समीकरण सिद्धांतानुसार आवर्तता किंवा कोनीय आवर्तता ω असे असू शकेल जे आपण E असे लिहू जे 2πEh याच्याशी समान आहे तर ψxt हे ψ e iEt म्हणून लिहिले जाईल आणि आपण या ψ भागाचे समीकरण शोधत आहोत स्थिर लाटांमधून आठवा d2dx2k2ψ0 जे व्हा ψ केवळ x वर अवलंबून असते तेथे शुद्ध लहरी असते आणि k म्हणजेच v त्या लेक्चरवर परत जाऊ आता इथे मी असे मन्हू शकतो की भौतिक लाटांसाठी समान समीकरण उपलब्ध आहे तर मटेरियल वेव्हसाठी k म्हणजे काय ते पाहू कण साठी k 2π म्हणून दिले जाते जे कि 2 hpआहे तर मी k कण 2πph or p असे लिहू शकतो आणि म्हणून k2 हे p22 होणार आहे आणि उर्जेच्या E कणांसाठी p2 म्हणजेच 2m2 आहे ते p2 येथे हे बदलूया जेव्हा मी येथे हे बदलतो तेव्हा मला मिळेल d2dx2k2ψ0 मिळेल हे कण लाटांचे समीकरण असू शकते तर हे फेरफार करून आपल्याला 22md2dx2VψEψ देते हेच स्क्रोडिंगरने प्रस्तावित केले आणि या ψ x t चे वेळेचे अवलंबन ψ इतके असेल जे वरील वेळा e iEt च्या समीकरणातून मोजले जाईल तर ही स्थिर लहरी आहे ज्याची वारंवारता E असते लहर चाचणीचे हे समीकरण असू शकते का मी आधी म्हटल्याप्रमाणे यावर उपाय म्हणजे प्रयोग किंवा पूर्वीच्या ज्ञात निकालांशी तुलना करणे तर आपण हे सोडवू आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू की यापूर्वी माहित असलेले निकाल हे देते आणि ते प्रयोगांशी समान असेल तर आता हे समीकरण सोडवायचे आहे हे स्थिर स्थिति स्क्रोडिंगर समीकरण म्हणून ओळखले जाते मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे हे काही मर्यादांसह सोडवायचे आहे आणि जेव्हा आपण अटींसह एखाद्या समस्येचे निराकरण कराल आणि जर आपण लहरीवरील माझ्या व्याख्यानातील स्ट्रिंगचे उदाहरण पुन्हा आठवत असाल तरतुमच्या लक्ष्यात येईल कि या अटी केवळ काही विशिष्ट ऊर्जांचेच निराकरण करतात आणि त्यांना इगेन एनर्जी म्हणून ओळखले जाते आणि हे सिस्टमच्या स्थिर स्थिति ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतील उदाहरणार्थ हायड्रोजन अणूमध्ये ते आपल्याला ऊर्जा देतील जी आधी निश्चित केली जाईल तर आपल्याला हे तपासावे लागेल की ψ काही अटी पूर्ण करेल तर आपण असे म्हणत आहे की स्क्रोडिंगर समीकरण 22md2dx2VψEψ आहे आणि क्रमांक १ अट अशी आहे कि ψ निश्चित आकाराचा असेल दुसरी अट अशी असेल कि ψ अखंड असेल आणि तिसऱ्या अटीनुसार dψdx हे निश्चित आकाराचे आणि अखंड असेल जेव्हा V अनंताकडे जात नाही तेव्हा लक्षात ठेवा कि ψ व्यवथित काम करत आहे आता आपण अशी मागणी करू शकतो कि ψ तसेच dψdx हा निश्चित आकाराचा आणि सर्वत्र अखंड असेल इथे आपण दुसरा डेरिव्हेटीव्ह घेऊ तर हे काही अटींसह सोडवायचे आहे आणि आपल्या लक्षात येईल कि काही अटींसह तरंग फंक्शन जिथे जिथे मर्यादित असेल तिथे तिथे एक कण सापडला पाहिजे नाही तर याचा अर्थ असा की सामान्यत x हा ±∞होतो आणि तेव्हा ψ हा 0 असावा प्राकृतिक परिस्थितीचा विचार करता जिथे कण कोठेही सापडत नाही तेथे ψ नाहीसा करावा अन्यथा डेरीवेटीव्ह हा अखंड आणि निश्चित आकाराचा असावा हे 3 सामान्यीकरण विस्तृत पणे देखील लिहिले जाऊ शकते तर हे समीकरण विस्तृत पणे लिहिल्यास 22md2dx2VψEψ होईल हे समीकरण 22m असे होईल याचा दुसरा डेरीवेटीव्ह ψ होईल जे r चे फंकशन असेल याचा अर्थ x y आणि z V ψ Eψ मला हे of x y आणि z च्या दृष्टीने लिहावे लागेल 22m2ψxyz म्हणजेच r वेक्टर जे x y आणि z चे फुंकशन आहे म्हणजेच ψxyz हे E ψxyz शी समान आहे हे समीकरण असेल आता हे सोप्या सिस्टमसाठी सोडवू बॉक्समधील कणांसाठी स्क्रोडिंगर समीकरण सोडवा आणि विल्सन समरफिल्ड क्वान्टिझेशन अट वरून आम्ही आधीपासूनच हा उपाय प्राप्त केला आहे तो आता आपण सोडवणार आहोत ते स्क्रोडिंगर समीकरण आहे आणि ते काय उत्तर देते ते पहा या प्रकरणात आपल्याकडे एक बॉक्स आहे ज्यामध्ये बॉक्सच्या बाहेर अनंत संभाव्यता आहे आणि 0 संभाव्यता आत आहे आपण असे म्हणूया की हे x 0 x L आहे आणि कण इकडे तिकडे फिरत आहे तरxजो 0 आणि l च्या दरम्यान असेल त्यासाठी स्क्रोडिंगर समीकरण हे 22md2dx2VψEψ असेल आणि ψ0 हि अट असेल कारण x 0 च्या पलीकडे कणांचे अस्तित्व असू शकत नाही आणि म्हणूनच कोणताही निश्चित आकाराचा कण तिथे असू शकत नाही आणि ψxL हे 0 असेल तर या आहेत अटी उपाय काय आहे ते पाहू तर मी बॉक्समधील कण जो V→∞आहे त्यासाठी समीकरण 22md2dx2VψEψ असे लिहिलं आणि म्हणूनच d2dx22mE2ψ0 जेव्हा E0 असेल तेव्हा k स्क्वेअर घेऊन हे समीकरण सोडवणे सोपे जाईल तर हे समीकरण k2ψ0 जेव्हा k22mE2असे होईल जे आपल्याला स्ट्रिंग सोल्यूशनपासून आधीच माहित आहे ψ हे AsinkxBcoskx असणार आहे आणि ψ x 0 0 सूचित करते B0 आणि xL0 सूचित करते कि A sin kL आणि म्हणूनच हि मर्यादा केवळ knnπL साठीच निराकरण करेल म्हणूनच kn2 हे n22L2 2mEn2 आणि हे मी लगेच सांगतो की Enn2222mL2 जे विल्सन समरफिल्ड क्वान्टिझेशन शर्तीद्वारे यापूर्वी प्राप्त केलेले समान उत्तर आहे तर तुमच्या लक्षात आले असेल कि स्क्रोडिंगर समीकरण मला समान उत्तर देईल शिवाय मी आता त्याचे निराकरण केले आहे मला ते उत्तर एका वेव्ह समीकरणाच्या निराकरणातून प्राप्त झाले आहे मला मिळालेली स्थिर ऊर्जा हि ईजेन ऊर्जा म्हणून दिसून येते तर En ही एक ईगीन ऊर्जा आहे केवळ ही उर्जांच मर्यादांचे निराकरण करेल वेव्ह चित्रात या मर्यादेसह आपल्याला वेगळी ईगीन उर्जा मिळेल कारण केवळ हि उर्जाच मर्यादांचे निराकरण करेल पण वेव्ह फंक्शनचे काय तर मी En हे n2222mL2 पाहतो तर ते 1 च्या बरोबर असेल तर ते मला 22 2mL2 चौरस उर्जा देईल आणि वेव्ह फंक्शन हे sin L x होणार आहे जे आपण आत्तापर्यंत निश्चित केले नाही उच्च n साठी □sin nπL x तर En संबंधित वेव्ह फंक्शन ψ काही स्थिर Asin nπL x आहे ही वेव्ह फंक्शन्स कशी दिसतील मी येथे आलेख काढतो N 1 साठी ते स्ट्रिंग वेव्ह फंक्शन सारखेच दिसते हे n 1 आणि n 2 साठी वेव्ह फंक्शन असे दिसते एन ३ साठी हे वेव्ह फंक्शन असे दिसते म्हणून उच्च आणि उच्च उर्जेकडे जाताना आपण पाहतो कि तरंग कार्य अधिकाधिक वाकते आणि याचा अर्थ λ लहान आणि लहान होतो म्हणून अधिक गतिशील ऊर्जा प्राप्त होते तर आपण आत्ताच पाहू शकता की एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे हलविल्यास आणि अधिक वेव्ह फंक्शन बंद केल्यास उच्च गतिज उर्जा मिळेल आणि हे स्ट्रिंगसाठी वेव्ह सोल्यूशनसारखे निराकरण करेल तर आपल्यास स्क्रोडिंगर समीकरण सोडवणे माहित आहे याबद्दल खरोखर घाबरू नका हे स्ट्रिंगवरील समीकरण एक लहर समीकरना सारखे आहे आणि एगिनॅव्हल्यूज आता क्वांटम सिस्टमच्या स्थिर स्थिति ऊर्जाशी संबंधित आहेत त्या परिचय आणि सोप्या उदाहरणाने मी हा नंबर 1 सांगून हे व्याख्यान संपवित आहे स्क्रोडिंगर समीकरण 22m2ψVψEψ हे मूलभूत तरंग समीकरण आहे लहर क्रमांक २ हे योग्य अटींसह निराकरणाने सिस्टमची विद्युत्चुंबकीय ऊर्जा देते या ऊर्जास ईजेन एनर्जी म्हणून ओळखले जाते मी आधीच्या वेव्ह लेक्चरमध्ये इगेनव्हॅल्यूजची कल्पना मांडली आहे आणि ψ चा अर्थ अजून समजलेला नाही